आता मी गॅन्ट्रिगरवर तयार केलेले एक उदाहरण बघणार आहे तर गेल्या व्याख्यानात आपण गॅन्ट्रिगरच्या रचनेसाठीच्या रचनेच्या पायऱ्यांवर चर्चा केली आहे आणि मी उपायासाठी एक उदाहरण दिले आहे तर मला आशा आहे की तुमच्यापैकी अनेकांनी केले असेल आता आपण निकाल तपासण्याचा प्रयत्न करू म्हणजे प्रत्यक्ष निकाल काय येत आहेत हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जर तुम्ही काही चुकीचे केले असेल तर तुम्ही तुमचे निकाल सुधारण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न कराल आता उदाहरण असे आहे की गॅन्टट्रिगरचा विस्तार 6 मीटर म्हणून दिला गेला होता नंतर त्याला फक्त गॅन्ट्रिगरचा आधार दिला जातो गॅन्ट्रिगरचा विस्तार 15 मीटर होता क्रेनची क्षमता 200 किलो मीटर होती ट्रॉली हुक इलेक्ट्रिक मोटर इत्यादींचे स्व वजन 40 किलो न्यूटन होते ट्रॉली वगळता क्रेन गर्डरचे स्व वजन 200 किलो न्यूटन आणि किमान हुक दृष्टीकोन 1 मीटर आहे आणि चाकांमधील अंतर 3 मीटर आहे आणि चाकांचे स्व वजन 0 आहे 2 किलो न्यूटन प्रति मीटर तर यासह आपण एक योग्य विभाग शोधण्याचा प्रयत्न करू तर प्रथम आपण काय करू आपल्याला ट्रॉलीचे कमाल माफ करा वजन अधिक उचललेले भार म्हणजे w म्हणजे ट्रॉलीचे वजन अधिक उचललेले भार म्हणजे 40 अधिक भार 200 किलो न्यूटन होते म्हणून 240 किलो न्यूटन आणि स्वयं वजन 200 किलो न्यूटन होते क्रेनचे स्वयं वजन 200 किलो न्यूटन होते आणि क्रेन 15 मीटर लांबीचे होते आणि क्रेनची लांबी 15 मीटर होती म्हणून स्वतः चे वजन वितरित केले गेले म्हणून एकूण भार जो 200 किलो न्यूटन आहे तो एकूण बरोबर आहे आणि चाकांचा भार म्हणजे ट्रॉलीचे वजन आणि उचललेले भार इत्यादी एकूण 240 किलो न्यूटन होते आणि हा बिंदू A आहे हा बिंदू B आहे म्हणून जर आपल्याला बिंदू A वर जास्तीत जास्त प्रतिक्रिया मिळवायची असेल तर आपल्याला चाक भार A च्या शक्य तितक्या जवळ द्यावा लागेल आणि आपण पाहिले आहे की हुकचा किमान दृष्टीकोन 1 मीटर होता हुकचा किमान दृष्टीकोन 1 मीटर देण्यात आला होता त्यामुळे गॅन्ट्रीपासून 1 मीटर अंतरावर आपण भार बरोबर ठेवू शकतो तर A वर जास्तीत जास्त प्रतिक्रिया मिळविण्यासाठी ही किमान आहे म्हणून A वर जास्तीत जास्त प्रतिक्रिया या एकूण भारामुळे आहे हे आपण शोधू शकतो म्हणून हे r A असेल एकूण भार 200 किलो न्यूटन म्हणजे u d l भार असेल तर 200 बाय 2 हे r A असेल आणि हे 240 किलो न्यूटन जे 240 गुणिले 15 वजा 1 बाय 15 असेल कारण हे 1 मीटर आहे जर आपण बी बिंदूबद्दल मोमेंट घेतला तर मी r Aमूल्य शोधू शकतो आणि हे 324 किलो न्यूटन येत आहे आणि हा भार दोन चाकांद्वारे गॅन्ट्री एरर मध्ये हस्तांतरित केला जातो आणि चाकांचा पाया 3 मीटर अंतरावर आहे म्हणून 3 मीटर अंतरावर असलेली दोन चाके हस्तांतरित केली जातील तर प्रत्येक चाक 224 बाय 2 मीटर 2 किलो न्यूटन म्हणजे 162 किलो न्यूटन वाहून नेईल तर प्रत्येक चाकातून गॅन्ट्री त्रुटीवरील भार 162किलो न्यूटन असेल आणि म्हणून घटक भार घटक चाक भार एकूण 162 गुणिले 1 बरोबर तर 243 किलो न्यूटन हा भार आहे तर प्रत्येक चाकातील 243 किलो न्यूटनच्या भारामुळे गॅन्ट्री त्रुटीवर जास्तीत जास्त परिणाम प्राप्त होईल घटक भार तर चाक 243 किलोचा भार वाहून नेईल न्यूटन 3 मीटर अंतरावर आहे आता जेव्हा चाक भार आणि चाक यांचे cg गॅन्ट्री त्रुटीच्या केंद्रापासून समान अंतरावर असतात तेव्हा चाकाखाली हलणाऱ्या भारामुळे जास्तीत जास्त मोमेंट येतात तर असे शक्य आहे की जर आपल्याजवळ अशा प्रकारे लोडची स्थिती असेल तर समजा ही गॅन्ट्री एरर आहे समजा cg आणि d गॅन्ट्री एररचा कालावधी 6 मीटर देण्यात आला होता तर हे 3 मीटर असेल बरोबर आणि मग मी विचार करू शकतो की हे एक चाक आहे आणि दुसरे चाक असे म्हणतात की त्याचे cg हे दुसरे चाक येथे आहे तर हे 3 मीटर बरोबर आहे म्हणून हे 1 आहे 5 आणि आता असे सांगितले जाते की केंद्र चाक आणि एका चक्राच्या cg पासून समान अंतरावर असावे तर हे 1 असेल 5 भागिले 2 आणि हे 1 असेल 5 भागिले 2 म्हणजे हे 1 0 असेल 75 आणि हे 0 असेल असेल 75 बरोबर हे 3 मीटर आहे आणि आपल्याकडे 243 किलो न्यूटन 243 किलो न्यूटन आहे आता जर आपण अशा प्रकारे ठेवले तर आपल्याला जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मिळेल तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मिळविण्यासाठी म्हणून मी हे बिंदू E म्हणून म्हणू शकतो तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट या स्थितीत E बरोबर असे काहीतरी होईल तर तो जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट असेल म्हणून जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मिळविण्यासाठी मला d वर प्रतिक्रिया शोधावी लागेल तर Dr d वरील प्रतिक्रिया मी शोधू शकतो की मीc बद्दल मोमेंट घेतो का तर जर मी c बद्दल मोमेंट घेतला तर मी शोधू शकतो की हे अंतर 243 गुणिले हे अंतर किती असेल हे अंतर 3 एकूण 3 वजा 0 75 वजा 1 5 बरोबर तर 3 वजा 0 0 75 वजा 1 5 हे हे अंतर असेल बरोबर अधिक नंतर दुसरे 3 अधिक 0 75 243 गुणिले 3 अधिक 0 75 बरोबर भागिले 6 ने तर असे केल्याने मी r d चे मूल्य 182 म्हणून शोधू शकतो 25 किलो न्यूटन तर जर D मधील अभिक्रिया 182 असेल तर 25 किलो न्यूटन नंतर बिंदू E वर मोमेंट जो जास्तीत जास्त मोमेंट 182 25 गुणिले 2 25 D कारण हे 3 वजा 0 आहे 75 म्हणून 2 25 डी तर हे 410 किलो न्यूटन मीटर होईल तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आपण अशा प्रकारे शोधू शकतो म्हणून एकदा आपल्याला जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मिळाला की आपण प्रभावामुळे होणारा मोमेंट देखील शोधू शकतो त्यामुळे परिणामामुळे अतिरिक्त 25 टक्के भार चित्रात येईल तर या जास्तीत जास्त बेंडिंग मोमेन्ट चे 25 टक्के जे 102 5किलो न्यूटन मीटर येत आहे बरोबर आता हा बेंडिंग मोमेंट आहे की या चाकामुळे आता दुसरे म्हणजे गर्डरच्या गर्डरचे स्वतःचे वजन जे आपण गृहीत धरू शकतो तर गर्डरचे स्वतः चे वजन आपण 2 किलो न्यूटन प्रति मीटर असे गृहीत धरूया कारण गर्डरवर देखील काही भार असेल आणि त्यामुळे आपल्याला मोमेंटची गणना करणे आवश्यक आहे आणि त्या रेल्वेमुळे डेड लोड 0 2 होता तर एकूण भार 2 सेल्फ वेट आणि रेलमुळे डेड लोड तर घटक भार 2 2 गुणिले 1 5 तर 3 3 किलो न्यूटन प्रति मीटर तर डेड लोडमुळे मोमेंट मी या डेड लोडमुळे शोधू शकतो मी wL स्क्वेअर बाय 8 जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो त्यामुळे 3 3 गुणिले 6 ही कालावधीची लांबी आहे म्हणून 14 85 किलो न्यूटन बरोबर तर एक चाकांच्या भारामुळे जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट होता तर दुसरा स्वतः च्या वजनामुळे आणि रेल च्या वजनामुळे जास्तीत जास्त बेंदिन मोमेंट आहे तर हे 14 85 आहे ठीक आहे तर आपण आता एकूण मोमेंट शोधू शकतो तर सर्व उभ्या भारांमुळे एकूण मोमेंट एकूण घटक मोमेंट 410 असेल आपल्याला उभ्या म्हणजे उभ्या भारामुळे मोमेंट 102 5 इम्पॅक्टमुळे मिळाला आहे आणि 14 85 हे स्वतःच्या वजनामुळे ठीक आहे तर हे येत आहे 527 35 किलो न्यूटन प्रति मीटर बरोबर तर सर्व उभ्या भारांमुळे एकूण घटक मोमेंट येत आहे ज्यासाठी आपल्याला योग्य रचना करणे आवश्यक आहे तर गर्डरची रचना करण्यासाठी गर्डरवरील जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट 527 35किलो न्यूटन प्रति मीटरम्हणून मोजला गेला आहे आता आपण लॅटरल फोर्स मुळे जास्तीत जास्त मोमेंट शोधू शकतो तर रेल वर हस्तांतरित केलेली आडवी शक्ती भाराच्या 10 टक्के मानली जात असे तर चाक लोड व्हील लोडच्या 10 टक्के म्हणजे मुळात 200 उचललेले भार अधिक ट्रॉली लोड इत्यादी 40 होते तर 24 किलो न्यूटनचा कमाल मोमेंट म्हणजे मला माफ करा आडव्याफोर्स ची गणना एकूण भारापैकी 10 टक्के म्हणजे 200 अधिक 40 240 म्हणून केली जाऊ शकते आणि हा भार 4 चाकांवर वितरित केला जातो ठीक आहे तर प्रत्येक चाकावर भार 24 बाय 4 म्हणजे 6 किलो न्यूटन असेल आणि प्रत्येक चाकावरील घटक आडवा बल 1 5 गुणिले 6 म्हणजे 9 किलो न्यूटन तर प्रत्येक चाकावरील बाजूकडील शक्ती 9 किलो न्यूटन असेल आणि प्रत्येक चाकावरील या लॅटरल फोर्स मुळे मला बेंदिन मोमेंट काय असेल आणि y y अक्षाबद्दल कोणता मोमेंट असेल हे जाणून घेणे आवश्यक आहे तर M y आपल्याला आता हे शोधावे लागेल की हा M y मुळात कॅन्टिग्रामध्ये जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आहे ज्यामध्ये स्थिती किंवा भार पूर्वीसारखाच आहे तर पूर्वीच्या ठिकाणी आपण Muकिंवा Mz ची किंमत शोधू शकतो जी आपल्याला आधी बरोबर सापडली होती तर येथे अशाच प्रकारे आपण समान प्रमाणात y y दिशेने जास्तीत जास्त बेंडींग मोमेंट शोधू शकतो तर जर आपण प्रमाणबद्ध केले तर आपण शोधू शकतो की 9 हा प्रत्येक चाकांचा भार होता आणि पूर्वी तो अनुलंब भार 243 गुणिले जास्तीत जास्त मोमेंट होता जो 243 च्या खाली विकसित झाला होता जर तुम्ही पूर्वीच्या स्लाइडवर परत गेलात तर तुम्हाला दिसेल की 243 हा चाकांचा भार आहे आणि त्या क्षणामुळे तो विकसित झाला होता तर समान प्रमाणात मी y y दिशेबद्दल जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट 15 18 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो बरोबर आता पुन्हा एकदा बेंडिंग मोमेंट संपला की आपण शिअर फोर्स शोधू शकतो आणि शिअर फोर्स अशा प्रकारे तयार केली गेली आहे की नाही हे आपण शोधू शकतो म्हणजे जर चाकांपैकी एक आधारावर ठेवला तर याचा अर्थ असा की आपण येथे भार देऊ शकतो आणि येथे दुसरा भार हा 243 आहे आणि हा 3 मीटरच्या अंतरासह 243 आहे कारण चाकांचा आधार 3 मीटर आहे ठीक आहे तर या स्थितीसह मी आता जास्तीत जास्त शिअर शोधू शकतो तर जर हे c असेल आणि हे d असेल तर मी जास्तीत जास्त शिअर Vc 243 अधिक 243 गुणिले 3 भागिले 6 म्हणून शोधू शकतो तर 364 5 किलो न्यूटन या स्थानासह सपोर्ट वर येणाऱ्या जास्तीत जास्त शिअर फोर्स सह ठीक आहे तर मला या जास्तीत जास्त बेंडिंग च्या मोमेंट च्या आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स च्या विरुद्ध गॅन्ट्री गटरची रचना करणे आवश्यक आहे आणि मला प्रभावामुळे शिअर फोर्स देखील शोधणे आवश्यक आहे तर प्रभावामुळे उभी शिअर पूर्वीच्या 364 5 शिअर फोर्स च्या 25 टक्के असेल तर हे 91 125 किलो न्यूटन असेल शिअर फोर्स मुळे आणि अनुलंब शिअर हा प्रभाव आहे आणि शिअर फोर्स मुळे तो WLबाय 2 असेल 3 3 हा प्रति एकक लांबीचा भार 9 9 ठीक आहे तर एकूण अनुलंब शिअर मी आता शोधू शकतो की एकूण अनुलंब शिअर किती असेल जे पूर्वी आपल्याला 364 5 पेक्षा जास्त मिळाले होते परिणामामुळे आपल्याला ला 91 125 मिळाले 125 अधिक 9 9 हे स्वतःच्या वजनामुळे आहे तर एकूण 465 52 किलो न्यूटन येत आहे ठीक आहे तर एकूण अनुलंब शिअर आपल्याला मिळाले ज्यासाठी गटरला लॅटरल शिअर हे असेल जर मी 9 गुणिले 243 गुणिले 465 52 असे प्रमाणबद्ध केले तर आपण लॅटरल शिअर शोधू शकतो तर प्रमाणानुसार आपण लॅटरल शिअर शोधू शकतो जे 17 24 किलो न्यूटन आहे ठीक आहे तर आपल्याला या उभ्या शिअर मुळे आणि लॅटरल शिअर मुळे रचना करावी लागेल आणि त्याचप्रमाणे उभ्या म्हणजे z z अक्ष आणि y y अक्षांविषयी मोमेंट ठीक आहे आता आपल्याला याविरुद्ध प्राथमिक कलम शोधायचे आहे तर प्राथमिक विभागात आपण कसे शोधू प्राथमिक विभागात पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो प्रथम आपण L बाय 12 म्हणून किमान आर्थिक खोली शोधू शकतो तर काही अंदाजे खोली आपण 500 मिलीमीटरपर्यंत पोहोचू शकतो त्याचप्रमाणे L भागिले 40 ते L भागिले 30 म्हणजे 6000 भागिले 40 ते 6000 भागिले 30 ठीक आहे 6040 म्हणजे 150 ते 200 ठीक आहे तर ही खोली असेल आणि ही फ्लॅंजची रुंदी असेल ठीक आहे आणि zp आवश्यकzp आपण शोधू शकतो योग्य zp आवश्यक असेल तो m बाय fy असेल आणि 40 टक्के आपण 1 4 पटीने वाढवू शकतो असे म्हणू शकतो आपण पाहिले आहे की तेn 1 3 ते 1 6 असू शकते आपल्याला ज्या गोष्टीपासून सुरुवात करायची वाटते त्यात आपण 40 टक्के वाढ करू शकतो तर उभ्या भारामुळे आपल्याला 527 35 मिलिमीटर मिळालेला तो बेंडिंग मोमेंट असेल जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट असेल f y म्हणजे 250 गुणिले 1 4 बरोबर तर आपण 2953 16 गुणिले 10 घन मिलीमीटर घन तर आवश्यक प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस z p आपण हे शोधू शकतो ठीक आहे तर आपण ISMV 550 सह ISMC 250 सह वरच्या बाजूला कॉम्प्रेशन फ्लॅंजवर प्रयत्न करू शकतो तर यासह आपण यासारखी व्यवस्था शोधू शकतो जसे की I विभाग बरोबर ही एकूण खोली 550 आहे ही ISMC M V 550 आहे ठीक आहे आणि त्या वर आपल्या कडे एक ISMC 250 आहे

ISMC 250 बरोबर तर या संरचनेसह आपण आता रचना तपासू शकतो जी आपण येथे पाहू शकतो की ISMV 550 आणि ISMC250 यांचा समावेश असलेला एक संमिश्र विभाग जिथे ISMC 250 अशा प्रकारे Iविभागाच्या वर ठेवला आहे आणि मग आता मला SP 6 पासून ISMV 550 ISMV 550 चे सर्व संबंधित गुणधर्म माहित आहेत समजा क्षेत्राची खोली b t f d f माफ करा d t f t डब्ल्यू अशा प्रकारे मीI zz Iyz zz yकरू शकतो आणि मी zp z सारखे इतर गुणधर्म देखील शोधू शकतो तर r1 ही मूळ त्रिज्या या सर्व गोष्टी मी शोधू शकतो त्याचप्रमाणे ISMC 250 साठी मी सर्व संबंधित गुणधर्म शोधू शकतो आता एकदा मला सर्व संबंधित गुणधर्म सापडले की आता मला एकत्रित विभागीय गुणधर्म शोधावे लागतील तर यातून मला काय करण्याची गरज आहे कारण मला y y अक्षाबद्दल z z अक्षाबद्दलची रचना बेंडिंग स्ट्रेंथ शोधण्याची गरज आहे बरोबर हे y आहे आणि हे z आहे तर हे शोधण्यासाठी मला एकत्रित क्षेत्र काय असेल ते शोधणे आवश्यक आहे ठीक आहे मला y बद्दल z कंबाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल इनर्शिया चा कंबाइंड मोमेंट काय आहे हे शोधणे आवश्यक आहे तर हे एक कंटाळवाणे काम आहे याचा अर्थ असा आहे की मी गणनेच्या तपशीलात जात नाही मी फक्त आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे ते सांगत आहे आणि तुम्ही पुस्तकातील एक उदाहरण पाहता ज्यातून तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये देखील शोधू शकता मी हे उदाहरण देईन तर आता तुम्हाला असे दिसते प्रथम मला काय करण्याची गरज आहे मला न्यूट्रल अक्षाची खोली म्हणजे न्यूट्रल अक्षाची खोली काय आहे हे शोधणे आवश्यक आहे तर हे शोधून काढल्यानंतर मला एकत्रित विभागातील I y या एकत्रित विभागाचा I z z काय आहे हे शोधण्याची गरज आहे तर कंबाइंड विभागाचा z म्हणजे z म्हणजे एकत्रित विभागाचा z e z z e y मला शोधायचा आहे त्याचप्रमाणे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस म्हणून प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची गणना कशी करावी हे देखील आपण आधी दाखवून दिले आहे तर त्या गोष्टी वापरून मला शोधावे लागेल तर एकदा मला हे सर्व गुणधर्म मिळाले की समजा z e c z z e c y नंतर z p c z z p c y प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस एकत्रित सेक्शनच्या प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसचे z z सुमारे y y तर एकदा आपण या सर्व गुणधर्मांची गणना केली की आपल्याला या सर्व गुणधर्मांची गणना करणे आवश्यक आहे मग आपण काय करू आपल्याला एकत्रित विभागाच्या रचना बेंडिंग स्ट्रेंथ ची रचना शोधता येईलजी y y अक्षांविषयी z z अक्षांविषयी कंबाइंड विभागाची बेंडिंग स्ट्रेंथ आहे आणि ती x अक्ष z z अक्षांविषयी आणि y अक्षांविषयी आपण पूर्वी गणना केलेल्या जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जर ते जास्त नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि नंतर आपल्याला पुन्हा पुनरावृत्ती करावी लागेल आणि जर ते जास्त असेल तर आपण पुढे जाऊ शकतो एकदा ते पूर्ण झाले की बायएक्सियल बेंडिंगमुळे होणारा परिणाम आपल्याला कळेल याचा अर्थ परस्परसंवादाचे सूत्र तपासावे लागेल आणि नंतर ते ठीक आहे की नाही हे पुन्हा पाहावे लागेल एकदा ते पूर्ण झाले की आपण पुन्हा शिअर सुरू करू याचा अर्थ दोन्ही अक्षांमध्ये विभागात जे काही येईल ते शिअर फोर्स सहन करण्यासाठी विभागाची रचना शिअर स्ट्रेंथ पुरेसे आहे जे आपण करू त्यानंतर आपण क्रिपलिंग आणि फॅटिग तपासू आणि नंतर पुन्हा कामकाजाच्या भाराखाली डिफ्लेक्शन तपासू तर या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत जर त्या समाधानकारक असतील तर या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत अंतिम विभागाचा अर्थ शेवटी आपण जो काही विचार केला आहे तो विभाग निवडला जाऊ शकतो तर या आधारावर एखादी व्यक्ती गांटीगरचीGantigar रचना करू शकते तर मी या तीन व्याख्यानांमध्ये गांटीगरच्या रचनेबद्दल कल्पना देऊ शकतो मुळात गांटीगरची रचना ही बायएक्सियल मोमेंट अंतर्गत बाजूकडील अनसपोर्टेड बीमची रचना आहे आणि त्यासाठी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की उभ्या आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी कोणत्या प्रकारचे भार येत आहेत आणि उभ्या भारामुळे येणारा इम्पॅक्ट लोड काय आहे आणि एकूण भार किती आहे आणि चाक कुठे ठेवला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त परिणाम साध्य करता येईल तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेन्ट आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स मोजला जाऊ शकते ज्याच्या विरुद्ध रचना केली जाईल तर हे सर्व गांटीगरबद्दल आहे जर तुम्ही पुस्तकात दिलेले काही उदाहरण पाहिले तर ते अधिक स्पष्ट होईल कारण या तीन व्याख्यानांचा अर्थ दीड तास असा आहे की एक अध्याय पूर्ण करणे खूप कठीण आहे हा मुळात बहुतेक पुस्तकांमधील एक अध्याय आहे जो तुम्हाला एका अध्यायाच्या स्वरूपात मिळेल जो मी बीम डिझाइनमध्ये समाविष्ट केला आहे आभारी आहे